नमस्ते आपण अगोदरच वित्तीय प्रपत्राच्या मूलभूत स्वरूपाची चर्चा केलेली आहे त्यानंतर आपण मूलभूत स्वरूपातील आणि कंपनीच्या स्वरूपातील अश्या दोन्ही प्रकारच्या बॅलन्सशीट पहिल्या आणि उत्पन्न प्रपत्र किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे प्रारूप देखिल पाहिले आहे आता आपण प्रॉफिट अँड लॉसच्या स्वरूपात काही मूलभूत वित्तीय प्रपत्रे बनविण्याचा प्रयत्न करू हे कंपनीच्या प्रारुपानुसार विस्तारित स्वरूपात नसून आपल्याला समजण्या करिता मूलभूत स्वरूपातील उत्पन्न प्रपत्र किंवा नफा मोजण्याकरिता बनविले जाणारे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे पहिले उदाहरण अटल लिमिटेड कंपनीचे घेऊ त्याच्याशी संबंधित उत्पन्न आणि खर्चाच्या रक्कमेची यादी आपल्याला दिलेली आहे ज्यावरून आपल्याला उत्पन्न प्रपत्र बनवायचे आहे तुम्हाला माहीतच आहे कच्चा माल टॅक्स वीज आणि इंधन कर्मचाऱ्यांचा खर्च हि सर्व खर्चाची उदाहरणे आहेत वस्तू बनवण्याचा खर्च हे आणखीन एका खर्चाचे उदाहरण आहे म्हणून मी या सर्वांसमोर एक्सपेन्सेस म्हणजे खर्चाची E अशी खूण करतो एकूण विक्री हे आपले महसूल किंवा उत्पन्न आहे म्हणून त्या समोर इनकम म्हणजे उत्पन्नाचे I असे लिहितो विक्री व प्रशासन खर्च व्याज आणि घसारा ही देखील खर्चाची उदाहरणे आहेत अशाप्रकारे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवणे खूप सोपे आहे आपण सर्व उत्पन्नाची नोंदणी करतो आणि त्यामधून खर्च वजा करतो याची आपण दोन भागात विभागणी करतो पहिला व्यवसायिक भाग आणि दुसरा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा भाग त्यामुळे कृपया तुम्ही पहिल्यांदा तुमचे उत्तर तयार करा आणि त्यानंतरच मी दाखवणार असणाऱ्या उत्तराबरोबर ते तपासून पहा तुम्ही तुमचा व्हिडिओ थांबवून तुमचे काम पूर्ण करा आणि त्यानंतरच उत्तर तपासा वेळेची मर्यादा लक्षात घेऊन आम्ही तात्काळ उत्तर दाखवित आहोत मी आशा करतो की तुम्ही उत्तर स्वतः बनवले असेल एकूण विक्री ही पहिली नोंद आहे जी उत्पन्न बाजूस येणारी केवळ एकच नोंद आहे ज्याला आपण व्यवसायाचे सर्वोच्च उद्दिष्ट म्हणतो यामधून खर्च वजा केले आहेत कच्च्या मालाचा खर्च विजेचे देयक कर्मचाऱ्यांचा खर्च उत्पादन खर्च विक्री खर्च आणि घसारा हे सर्व विक्री मधून वजा करावयाचे आहेत जो खर्च आपण वजा केला नाही किंवा नोंदविला नाही तो म्हणजे दिले गेलेले व्याज कारण येथे नमूद केलेले सर्व खर्च हे वस्तू बनविण्याकरिता आलेले खर्च आहेत म्हणून आपण प्रथम वस्तू बनविण्याकरिता लागणारा खर्च वजा करू आलेल्या रक्कमेस वस्तू बनवून मिळालेला नफा असे म्हणतात त्या रक्कमेस EBIT किंवा PBIT असेही म्हणतात त्याचा अर्थ व्याज आणि करा पूर्वीचे उत्पन्न किंवा व्याज आणि करा पूर्वीचा नफा असा आहे अशाप्रकारे केवळ व्याजाची रक्कम वेगळ्या टप्प्यावर का वजा केली जात असेल हे मला कोणी सांगू शकते का तुम्ही याचा विचार करू शकता का द्यावे लागणारे व्याज हा खर्च नियमित व्यवसायाशी संबंधित नाही त्याच वेळी आपण जर कच्च्या मालाचा खर्च विजेचा खर्च कर्मचाऱ्यांचा खर्च उत्पादनाचा खर्च इत्यादी खर्च पाहिले तर ते मात्र व्यवसाय चालविण्याकरिता करावे लागणारे आवश्यक खर्च आहेत परंतु द्यावे लागणारे व्याज मात्र आपण बँकेकडून अथवा इतर कोणाकडून घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीचा खर्च आहे हा काही व्यवसाय चालविण्याकरिता लागणारा मूलभूत खर्च नाही याला वित्तीय खर्च म्हणून गृहीत धरले जाते जर स्वतःची रक्कम आपण भांडवल म्हणून गुंतवली असती तर आपल्याला व्याज द्यावे लागले असते आपण दुसऱ्या कडून पैसे कर्जाने घेतले म्हणून आपल्याला व्याज द्यावे लागत आहे याचा दैनंदिन व्यवसायिक प्रक्रियेशी आवश्यक असा संबंध नसतो म्हणून दिल्या जाणाऱ्या व्याजाच्या रक्कमेस व्यवसायिक प्रक्रियेशी संबंधित खर्च असे गृहीत न धरता वेगळे वजा केले जाते आता आपल्याला दोन स्तरावरील नफा मिळतो पहिल्यांदा आपण EBIT म्हणजे व्याज आणि टॅक्स पूर्वीच्या उत्पन्नाची मोजणी केली आणि त्यानंतर आपण EBT टॅक्स पूर्वीच्या उत्पन्नाची मोजणी केली आपल्याला टॅक्स ची रक्कम देखील वेगळी वजा करावी लागेल त्यानंतर आपल्याला नफ्याची अंतिम रक्कम मिळेल त्याला आपण टॅक्स नंतरचे उत्पन्न किंवा टॅक्स नंतरचा नफा असे म्हणतो सद्यस्थितीतील कायद्यानुसार किंवा शासनाच्या कर संबंधीच्या तरतुदीनुसार टॅक्सची रक्कम वजा करून आपल्याला अंतिम नफा प्राप्त होतो परंतु याअगोदर आपण टॅक्स देण्या पूर्वीचा नफा मोजतो त्यामुळे आपल्या व्यवसायिक प्रक्रियेतुन मिळालेला नफा आपल्याला कळतो त्यामधून आपण व्याजाची रक्कम वजा करतो आणि सर्वात शेवटी टॅक्सची रक्कम दिल्यानंतर उर्वरित नफा आपल्याला मिळतो सर्वांना हे समजत आहे अशी मी आशा करतो आता आपण पुढील उदाहरणाकडे जाऊ या पुढील उदाहरणात शिवा यांच्या व्यवसायातील काही नोंदीच्या रक्कम दिल्या आहेत यावरून तूम्हाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवायचे आहे परंतु आपण हे दोन स्तरावर बनविणार आहोत पाहिले ट्रेडिंग अकाउंट आणि नंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ट्रेडिंग अकाऊंट हा प्रॉफिट अँड लॉस च्या वरील भाग आहे जेथे आपण प्रत्यक्षात वस्तूच्या व्यापारात किंवा निर्मितीती येणाऱ्या खर्चाच्या नोंदीचा समावेश करणार आहोत आपण प्रॉफिट अँड लॉस आडव्या प्रारूपानुसार बनविणार आहोत यामागील उदाहरणात आपण ते उभ्या प्रारूपात बनविले होते आता या रक्कमांकडे पहा आणि त्यासमोर उत्त्पन्न व खर्चाच्या खुणा करून ट्रेडिंग व प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवा रोख रक्कम यासमोर तुम्ही कोणती खूण कराल हे उत्पन्न आहे कि खर्च याचे उत्तर काहीही नाही असे आहे प्रत्यक्षात हि बॅलन्सशीटच्या मालमत्ता बाजूची नोंद आहे रोख रक्कमेचा प्रॉफिट अँड लॉस शी काही संबंध नाही परंतु सध्या आपण त्या समोर BS म्हणजे बॅलन्सशीट अशी खूण करू तुम्हाला माहीतच आहे कि हि बॅलन्सशीट मधील नोंद आहे आणि तुमच्यापैकी ज्यांना बॅलन्सशीट बनवायची असेल तर त्या समोर मालमत्तेची A हि खूण करू शकता परंतु सध्या मी त्याला अधिक वेळ देणार नाही कारण आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनविण्यावर लक्ष केंद्रित करणार आहोत व्यापारीतल धनको हि पुन्हा बॅलन्सशीट मधील नोंद आहे किराया हि देखील बॅलन्सशीट मधील नोंद आहे का नाही किराया हा खर्च आहे म्हणून त्या समोर तुम्ही E अशी खून केली पाहिजे पगार पुन्हा खर्च आहे व्यवसायातील ऋणको ही बॅलन्स शीट मधील नोंद आहे तुम्हाला माहित आहे कि ते उत्तरदायित्व आहे म्हणून त्या समोर L अशी खूण करावी लागेल जर तुम्ही काळजीपूर्वक पाहिले तर विम्याचा खर्च हा किरकोळ खर्चामध्ये येतो ओपनिंग स्टॉक हा मागील वर्षाचा साठा जो तुम्ही यावर्षी वापरणार आहात म्हणून तो आपल्याकरता खर्च आहे विक्री ही उत्पन्नाची तर खरेदी ही खर्चाबाबतची नोंद आहे भांडवल हे उत्पन्नही नाही आणि खर्चही नाही तर ही बॅलन्स शीट मधील नोंद आहे ड्रॉइंग ही पुन्हा बॅलन्स शीट मधील नोंद आहे मोटार वाहन ही बॅलेन्सशीट मधील नोंद तर यंत्रसामुग्री देखील बॅलन्सशीट मधील नोंद आहे कार्यालयीन खर्च ही खर्चाबाबतची नोंद आहे यंत्रसामुग्री वरील खर्च याची काळजीपूर्वक नोंद करा हा खर्च यंत्राच्या रखरखावाशी संबंधित आहे तो काही यंत्राच्या खरेदीबाबत अथवा समायोजना बाबतचा खर्च नाही इंधन आणि वंगण यांचा खर्च हा देखील अजून एक खर्च आहे शेवटची नोंद ही वर्षाच्या शेवटी उरलेल्या साठ्याची म्हणजेच क्लोजिंग स्टॉकची आहे ही उत्पन्नाची नोंद आहे कारण हा उर्वरित साठा आपण पुढील अवधीमध्ये वापरणार आहोत यावेळी ती उत्पन्नाची नोंद आहे समजले का आता केवळ E आणि I अशा खुणा असलेल्याच नोंदी उचला आणि आडव्या स्वरूपातील प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवा वरील भागास ट्रेडिंग अकाउंट तर खालील भागास प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणतात कृपया स्वतःचे उत्तर तयार करा मी इथे थांबतो तुम्ही देखील आत्ता व्हिडिओ थांबवून आपले उत्तर तयार झाल्यावर पुढील व्हिडीओ पहा आता येथे आपल्याजवळ ट्रेडिंग अकाउंटचे उत्तर आहे याच्या एका बाजूस विक्री आणि क्लोजिंग स्टॉक दाखविला आहे त्याला क्रेडिट बाजू असे म्हणतात तेथे आपण उत्पन्न दाखवतो आणि या दुसऱ्या बाजूस आपण डेबिट साइड असे म्हणतो मी आता डेबिट किंवा क्रेडिट या संज्ञा कडे जाणार नाही परंतु साधारणपणे हि क्रेडिट बाजू आहे ज्यावर मी CR म्हणजे क्रेडिट असे नमूद करतो आणि DR म्हणजे डेबिट बाजू आपली सुरवात क्लोजिंग स्टॉक या नोंदीने करू व त्यानंतर मूलभूत कार्याच्या नोंदी करू आपण खरेदी आणि इंधनाची नोंद केलेली आहे तसेच अत्यंत स्वाभाविक खर्च जसे की किराया इत्यादी यांची नोंदणी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये केली जाईल म्हणून किराया पगार विमा खर्च किरकोळ खर्च कार्यालयीन खर्च आणि यंत्रसामग्रीचा खर्च या सर्वांची नोंद प्रॉफिट अँड लॉस खात्यात केलेली आहे अर्थात हे अत्यंत नियमित असे वर्गीकरण नाही काही नोंदी उदाहरणार्थ यंत्रसामुग्रीचा खर्च जर तो एखादा कारखाना असेल तर त्याची नोंद ट्रेडिंग अकाउंट मध्ये घेतली जाईल परंतु आपण असे गृहीत धरले आहे की हा एक छोटा व्यवसाय आहे ज्यामध्ये कोणत्याही वास्तूची निर्मिती केली जात नसून तो दैनंदिन वापरण्यात येणाऱ्या यंत्राच्या रखरखावाचा खर्च आहे म्हणून आपण त्याला सामान्य खर्चाच्या अंतर्गत प्रॉफिट अँड लॉस मध्ये नोंदविले आहे आता तुमच्या विक्री आणि क्लोजिंग स्टॉक च्या आधारे आपल्याला ओपनिंग स्टॉक खरेदी आणि इंधन खर्च या दोन नोंदी घ्यायचा आहेत त्यानंतर दोन्ही बाजूचा समतोल साधून देणाऱ्या रक्कमेस एकूण नफा किंवा ग्रॉस प्रॉफिट म्हणतात तुम्हाला ग्रॉस प्रॉफिट काढता येईल का मी तुम्हाला फक्त त्याची प्रक्रिया दाखवतो या बाजूची बेरीज करा आणि तीच रक्कम पुढे घ्या कारण की ही बेरीज आहे मी याला अधिक ठळक करतो आता डेबिट साईडची 46225 ही रक्कम पहा जी निव्वळ व्यापारातील नफ्याचे प्रतिनिधित्व करते ज्याला आपण एकूण नफा ग्रॉस प्रॉफिट असे म्हणतो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट घेणार आहोत आणि यामध्ये आपले सगळे खर्च नोंदविणार आहोत त्यानंतर पुन्हा आपल्याला तीच प्रक्रिया करायची आहे क्रेडिट बाजूची एकूण बेरीज करा तीच रक्कम डेबीट बाजूस घेतल्यावर आपल्याला दोन्ही बाजूचा समतोल साधणारी तीस हजार ही रक्कम मिळते ती रक्कम अंतिम नफ्याचे दर्शक आहे सर्वसाधारणपणे याला निव्वळ नफा असे म्हणतात तुम्हाला हे समजत आहे का मी त्याला आणखीन ठळक करतो अशाप्रकारे या विशिष्ट वेळेतील सर्व उत्पन्न आणि खर्चाची नोंद आपण केली आणि तीस हजार रुपये निव्वळ नफा मिळवला हि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आडव्या प्रकारात लिहिण्याची एक पारंपरिक पद्धत आहे ज्याचा एका बाजूस डेबिट आणि दुसऱ्या बाजूस क्रेडीट साईड असते आधुनिक स्वरूपानुसार उत्पन्न प्रपत्र हे उभ्या पद्धतीमध्ये तयार केले जाते जे आपण मागील उदाहरणात पाहिलेच आहे आता आपण पुढील उदाहरणा कडे जाऊ अमर लिमिटेडच्या खात्यामधील ही एक मनोरंजक नोंद आहे आपण आता ट्रायल बॅलन्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करणार आहोत यापूर्वीच्या उदाहरणांमध्ये आपण बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कसे बनवायचे हे पाहिले होते आता यापुढील टप्प्यात आपण एकाच उदाहरणांमध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तसेच बॅलन्स शीट बनवणार आहोत आणि खरेतर आपण आणखीन एक प्रपत्र बनवणार आहोत ज्याला ट्रायल बॅलन्स असे म्हणतात यामध्ये प्रत्येक खात्यावरील शिल्लक रकमेची यादी असते आणि ही शिल्लक रक्कम त्यांच्या खात्यावरून घेतलेली असते आता लेजर काय आहे यामध्ये सर्व खात्यांची एक यादी बनवून त्यांच्या शिल्लक रकमेची बेरीज केली जाते अशाप्रकारे 31 मार्च 2020 रोजी त्या सर्व खात्यावरील शिल्लक रक्कम मिळते या सर्व खात्याची एक यादी करतात तीच ही यादी आहे आता ट्रायल बॅलन्स म्हणजे काय आहे या सर्व खात्यांच्या यादीचे वर्गीकरण डेबिट आणि क्रेडिट बाजू नुसार केले जाते आणि त्यांची एकूण बेरीज तपासली जाते आपण ही बेरीज का तपासतो कारण आपल्याला खात्यांची संख्यात्मक अचुकता तपासायची असते याचा अर्थ तेथे 100 अचूक तपासणी होण्याची शाश्वती नसते परंतु या पहिल्या प्रयत्नांमध्ये ट्रायल बॅलन्स आपल्याला खात्यावरील अचूकता दर्शवितात आपल्याकडून एखादे खाते राहिले का एखाद्या खात्यावरील रकमेत काही उल्लेखनीय बाब आहे का हे तपासले जाते म्हणून आपण सर्व खात्याची एक यादी बनवू त्याचे ट्रायल बॅलन्स बनवू आणि त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करू याकरिता आता तुम्ही खात्यावरील शिल्लक रकमेच्या यादीची प्रिंट आउट घ्या आणि जसे तुम्हाला सांगत आहे की या प्रिंटाऊट आधारे तुम्ही तुमचे उत्तर स्वतः तयार करा आणि त्यानंतर ते माझ्या उत्तराशी जुळवून तपासा इथे एक छोटीशी चूक झालेली आहे कारण आपण शिल्लक रकमांची यादी ही 31 मार्च 2020 रोजीची देत आहोत तर हि ओपनिंग स्टॉक ची तारीख 1 एप्रिल 2019 असली पाहिजे जी चुकून 2018 अशी टाइप झाली आहे मी आता ते बरोबर केले आहे तुम्ही देखील तुमच्या कागदावर ही दुरुस्ती करून घ्या आणि या शिल्लक रकमांच्या यादीवरून पहिल्यांदा ट्रायल बॅलन्स बनवा आता आपण उत्तराकडे जाऊ मी अशी आशा करतो की तुम्ही ट्रायल बॅलन्स बनविले आहे मी आता काय केले आहे की प्रत्येक नोंदीसमोर सी आणि डी अशी खूण केली आहे सी आणि डी काय आहे क्रेडिट आणि डेबिट जसे की भांडवल खाते हे गुंतवणूकदारांनी आपल्या व्यवसायात गुंतवलेल्या निधी बाबत आहे याची शिल्लक रक्कम ही क्रेडिट बॅलन्स असते ही परतफेड करावयाची रक्कम आहे ड्रॉइंग ही रक्कम आपण मालकाला म्हणजे मिस्टर ए यांना दिलेल्या रकमेचे प्रतिनिधित्व करते म्हणून आपण त्यासमोर डी डेबिट अशी खूण करू खरेदी ही खर्चाची नोंद आहे म्हणून आपण त्यासमोर डी हि खूण करू माल वाहतूक हा देखील खर्च आहे म्हणून त्या समोर देखील डी अशी खूण करू अशाप्रकारे यादीतील सर्व नोंदी समोर आपण सी किंवा डी अश्या खुणा कराव्या लागतील सी अशी नोंद केलेली रक्कम हि एक तर बॅलन्स शीट च्या उत्तरदायित्व बाजूस येईल किंवा उत्पन्न प्रपत्राच्या उत्पन्न बाजूस येईल परंतु सध्या आपण ते पाहणार नाही आपण केवळ खात्यावरील या शिल्लक रक्कमेसमोर सी किंवा डी असे चिन्ह देऊन ट्रायल बॅलन्स बनविणार आहोत आता इथे आपण सी अशी खूण असणाऱ्या नोंदी एकत्रित करून त्याची बेरीज केली आहे हे ट्रायल बॅलन्स सारखेच आहे परंतु आपण यापासून अचूक ट्रायल बॅलन्स बनविणार आहोत आपल्याला 31 मार्च 2020 रोजीची सर्व खात्यावरील शिल्लक रकमांची यादी दिलेली होती त्यानंतर आपण त्यासमोर सी आणि डी या नोंदीच्या खुणा केल्या आणि 31 मार्च 2020 रोजीचे ट्रायल बॅलन्स बनवत आहोत आता आपण सी अशी नोंद असलेल्या सर्व खात्यावरील रक्कमांना सी कॉलम मध्ये तर ज्यांच्या समोर डी ही खूण केली आहे त्यांना डी कॉलम मध्ये लिहले आहे आणि त्यानंतर आपण डेबिट आणि क्रेडिट कॉलम च्या बेरजा केलेल्या आहेत तुम्हाला हे समजत आहे का या सोप्या प्रपत्रास ट्रायल बॅलन्स असे म्हणतात हा प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीट बनवण्याचा आरंभबिंदू आहे याच्या आधारे आपण प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलेन्स शीट तयार करण्याकडे जावू तुम्ही उत्तरासह तयार आहात अशी मी आशा करतो तुम्ही उत्तर पहायला तयार आहात का कारण की आपण ते अगोदर केलेले आहे मी अशी आशा करतो की तुम्हाला ही प्रक्रिया माहीत आहे ए चे भांडवल याची नोंद आपण कुठे घ्यायची तुम्हाला हे माहीत आहे की ही बॅलन्सशीटच्या उत्तरदायित्व बाजूची नोंद आहे जर तुम्हाला वाटले तर तुम्ही अशाप्रकारे नोंदीसमोर खुणा करू शकता राखीव रक्कम पुन्हा बॅलन्स शीट मधील उत्तरदायित्व बाजूची नोंद विक्री मधून परत आलेल्या वस्तू ही प्रॉफिट अँड लॉस मधील उत्पन्न बाजूची नोंद आता तुमचे काम खूप सोपे झाले आहे कारण आपण क्रेडिट बॅलन्स आणि डेबिट बॅलेन्स यांचे वर्गीकरण केले आहे समजा आपण खरेदी बाबत ची नोंद पाहू ही प्रॉफिट अँड लॉस मधील खर्चाच्या बाजूची नोंद आहे जवळपास डेबिट बाजूस येणाऱ्या सर्व नोंदी या प्रॉफिट अँड लॉस खात्यातील खर्चाच्या असतात आणि खुप थोड्या नोंदी या बॅलन्सशीट मधील मालमत्तेच्या असतात केवळ ड्रॉइंग ही एकच नोंद बॅलन्सशीट च्या उत्तरदायित्वा मधून वजा केली जाईल म्हणून आता तुमचे काम खूप सोपे होईल आपण ही माहिती वापरून उत्पन्न प्रपत्र आणि बॅलन्स शीट बनवू जर तुम्ही तयार असाल तर आपण उत्तराकडे जाऊ हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे उत्तर आहे तुम्हाला समजत आहे का ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला विक्री आणि क्लोजिंग स्टॉक या दोन नोंदी आहेत त्यांची बेरीज 33 लाख 50 हजार आहे आणि डेबिट साईडला ओपनिंग स्टॉक खरेदी मालवाहतूक खर्च आणि मजुरी या चार नोंदी आहेत अशा प्रकारे आपल्याला आठ लाख 80 हजार हा एकूण नफा मिळतो मी अशा करतो की हे तुमच्या उत्तराशी जुळत आहे हे आठ लाख 80 हजार रुपये खालच्या भागातील खात्यामध्ये स्थलांतरित करू ज्याला आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणतो आणि यानंतर आपण सर्व खर्चाची यादी करून एक लाख 49 हजार इतका निव्वळ नफा मिळवू हे तुम्हाला समजत आहे का हे प्रॉफिट अँड लॉस खाते आहे आता आपण बॅलन्सशीटकडे जावू आता ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेल्या नोंदींच्या आधारे बॅलन्सशीट बनवा मी जाणीवपुर्वक तुम्हाला याचे उत्तर दाखवित नाही मी अशा करतो की आता तुम्ही स्वतः ते बनवू शकाल हि 31 मार्च 2020 रोजीची बॅलन्सशीट आहे जर तुम्ही ती आधीच बनवली असेल तर तपासून घ्या आणि जर बनवली नसेल तर माझ्यासोबत बनवा आता ट्रायल बॅलन्स मधील ज्या नोंदी समोर आपण बॅलन्सशीट अशी खूण केलेली आहे त्या नोंदी बॅलन्सशीट मध्ये घ्या ट्रायल बॅलन्सच्या डेबिट बाजूला मालमत्तेच्या अनेक नोंदी आहेत त्या बॅलंसशीट मध्ये मालमत्ता बाजूस घ्या बॅलन्सशीट च्या मालमत्ता आणि उत्तरदायित्वाच्या बाजूची बेरीज करा ती जुळली पाहिजे त्यांची बेरीज जुळत आहे का जर जुळत नसेल तर काय अडचण आहे कुठली नोंद राहिली आहे तुम्हाला पुन्हा ट्रायल बॅलन्स कडे जावे लागेल आणि कुठली नोंद राहिली आहे हे शोधावे लागेल त्याचबरोबर तुम्ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मधील नफ्याच्या रक्कमेची नोंद घेतली आहे का हे तपासा नफ्याची रक्कम बॅलन्स शीट मध्ये जमा करावी लागते आपण अद्याप बॅलन्स शीट मध्ये ती जमा केली नाही हा निव्वळ नफा आहे आपण त्याला बॅलन्सशीट मध्ये जमा करू आता बॅलेन्सशीट जुळत आहे का अद्याप तेथे फरक आहे आपण कुठली चुकीची नोंद केली हे आता आपल्याला तपासावे लागेल येथे 20 हजाराचा फरक येत आहे जर तुम्ही काळजीपूर्वक पाहिले तर आपण ही वीस हजार रुपयांची ड्रॉइंगची नोंद घेतली नव्हती जी लक्षपूर्वक घेणे गरजेचे आहे ही रक्कम भांडवला मधून वजा करायची आहे कारण कि ती ऋणात्मक रक्कम आहे आणि जेव्हा तुम्ही ही रक्कम घ्याल तेंव्हा बॅलन्सशीट जुळेल ती आता जुळत आहे का तुम्हाला हे समजत आहे का अशाप्रकारे ट्रायल बॅलन्स आपल्या चुका ओळखण्यास मदत करते आपण कुठली नोंद घेतली नाही कुठली नोंद चुकीने लिहिली आहे किंवा कुठल्या नोंदीची रक्कम चूक आहे हे आपल्याला ट्रायल बॅलेन्सच्या मदतीने समजते तसेच आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्सशीट बनवू शकतो येणाऱ्या सत्रात आपण हे कंपनी करिता करणार आहोत परंतु हे उदाहरण वैयक्तिक संस्थेकरिता सोप्या व्यवहाराचे होते आणि बॅलन्स शीट देखील सोप्या व्यवहाराची होती